सर्वांनानमस्कार मी डिझास्टर प्रिव्हेन्शन रिसर्च इन्स्टिटयूट क्योटो विद्यापीठातील सुभाज्योती समद्दार आहे डिझास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर वरील या लेक्चर सिरीज चे मी आपणा सर्वांचे आभार मानतें या लेक्चर मध्ये आम्ही डिझास्टर रिस्क कम्युनिकेशन सोर्स मेसेज आणि रिसिव्हर याबद्दल बोलू विशेषत जेव्हा आपण विशिष्ट रिस्क कम्युनिकेशन मॉडेल स्वीकारतो तेव्हा तेथे कोणती आव्हाने असतात डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट समजून घेणे आपल्यासाठी हे फार महत्वाचे आहे आता आपल्या सर्वांना हे माहित आहे की रिस्क कम्युनिकेशन चा अर्थ प्रत्यक्षात एक प्रकारचा इव्हेंट आहे जेथे दोन पक्ष आहेत एक रिसिव्हर दुसरा आहे एक सेंडर दुसरा आहे तो रिसिव्हर आहे आता सेंडर त्यांचे मन त्यांची परसेप्शन आणि त्यांचे वर्तन बदलण्यासाठी आम्हाला त्यांचे पाठवा इन्फॉरमेशन पाठवा मॅसेज पाठवा आणि रिसिव्हर आणि सेंडर यांच्यामधील इन्फॉरमेशनची एक्सचेन्ज प्रत्यक्षात इन्फॉरमेशनच्या हेतूने केलेली एक्सचेन्ज आहे म्हणजेच ते त्यांचे विचार बदलू इच्छित आहेत सेंडर रिसीव्हरचे विचार बदलू इच्छित आहेत असे नाही की सेंडर बोलत आहेत आणि रिसिव्हर ऐकत नाही हे हेतूपूर्ण इन्फॉरमेशनची एक्सचेन्ज आहे म्हणून रिस्क कम्युनिकेशन ची व्याख्या इंटरेस्टेड असणार्या पक्षांमधील आरोग्य डिजास्टर एंवीरोन्मेण्टच्या रिस्कबद्दल कोणत्याही उद्देशाने इन्फॉरमेशनची एक्सचेन्ज म्हणून केली जाते बरोबर आता रिस्क मॅसेजास समजत आहे इन्फॉरमेशन पाठविणे ठीक आहे परंतु आता आपण काहीतरी करणे तयार करण्यासाठी तयार करण्यासाठी क्रमाने इन्फॉरमेशन पाठवित असताना चॅलेंज काय आहेत हे पाहण्याची गरज आहे डिजास्टर विरूद्ध तयार करण्याची त्यांची कॅपॅसिटी वाढवा चॅलेंजेस कोणती आहेत इफेक्टिव्ह पणे कम्युनिकेट साधण्यासाठी तेथे कोणते बॅरिअरस आहेत एक अतिशय टिपिकल मॉडेल आहे अतिशय लोकप्रिय मॉडेल हे रिस्क कम्युनिकेशन वर 1940 मध्ये डेव्हलप केले गेले होते आणि हे रिस्क कम्युनिकेशन मध्ये सामान्यतः वापरले जाणारे मॉडेल आहे सोर्स मॅसेज रिसिव्ह करणारा मॉडेल आणि असे मानले जाते की अद्याप कम्युनिकेशन अभ्यासाची सर्वात प्रिव्यालेंट चौकट कमीतकमी 50 ही मॉडेल वापरत आहेत हे मॉडेल काय म्हणत आहे की ते सेंडर हे काही सायन्टिफिक बॉडी किंवा मेट्रोलॉजिकल विभाग किंवा हाइड्रोलॉजिकल विभाग जसे की डिजास्टर बद्दल इन्फॉरमेशन गोळा करतात आणि मग या रिस्कची इन्फॉरमेशन एकत्रित करतात ज्यायोगे एक प्रकारची इन्फॉरमेशन किंवा रिस्कचे अन्यालीसीस विकसित केले जाऊ शकते त्यानुसार ही इन्फॉरमेशन संकलित करणार्याने प्राप्तकर्त्यांचे माईंड आणि दृष्टीकोन आणि वर्तन बदलण्यासाठी ही इन्फॉरमेशन त्यांच्या प्राप्तकर्त्यांपर्यंत पसरविली आता ते थेट पाठवू शकत नाहीत सेंडर बहुतेक वेळा ते थेट रिसिव्हर पाठवू शकत नाही कधीकधी हे शक्य आहे परंतु बर्याच वेळा सायन्टिफिक बॉडीं कडून थेट संदेश स्वीकारणे अवघड आहे किंवा जे हे सायन्टिफिक अन्यालीसीस करीत आहेत त्यांना ही इन्फॉरमेशन थेट प्राप्तकर्त्याकडेही पाठविता येत नाही ते सेंडर काय करतात त्यांच्याकडे काही ट्रान्समीटर आहे सामान्यत हे टेलिव्हिजन रेडिओ इतर बर्याच वृत्तपत्रांसारखे मास मीडिया असू शकते आम्ही त्यांना मास मीडिया म्हणून म्हणतो आणि जेव्हा सेंडर हे इन्फॉरमेशन ट्रान्समीटर किंवा मास मीडिया किंवा काही इतर ट्रान्समीटरवर पाठवतात तेव्हा ते संदेश समजून घेण्यासाठी ते कोडिंग आणि डीकोडिंग करतात आणि ते संदेश आणि ट्रान्समीटरचे स्पष्टीकरण आणि डीकोन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन करतात आणि डीकोडिंगनंतर मूळ स्रोत संदेश ते ते प्राप्तकर्त्याकडे पाठवतात आणि प्राप्तकर्त्याने हा संदेश डीकोड डीकोडिफाई आणि रीकोडिफाई देखील करते आणि त्या दरम्यान ते थेट त्यांच्याकडे जात नाही आव्हानांच्या दरम्यान नॉईस योग्य आहे आता त्याच्याकडे देखील रिसिव्हर डीकोडचा अर्थ लावितो आणि ट्रान्समीटरद्वारे येणारा संदेश पुन्हा सांगू शकतो आणि नॉईसच्या प्रश्नामुळे हे देखील आव्हान आहे नॉईस काय आहे हे काही एक्सटर्नल आणि इंटर्नल घटक कारचा नॉईस किंवा ध्वनी प्रदूषण सारखे एक्सटर्नल घटक असू शकतात मला सांगायचे आहे की आपण कसे आहात परंतु कदाचित आपण ते योग्यरित्या ऐकत नाही कारण तेथे बरेच नॉईस आहेत तेथील दुचाकी किंवा बर्याच मोटारी बीप करत आहेत किंवा कदाचित आपल्याला डोकेदुखी आहे किंवा आपल्याला ऐकण्यास त्रास होत आहे तर सेंडर आणि रिसिव्हर त्यांना आव्हान दिले आहे जेव्हा ते नॉईसशी कम्युनिकेशन करीत असतात तेव्हा हा नॉईस इंटर्नल असू शकतो आणि एक्सटर्नल देखील असू शकतो आता सेन्डर नी मेट्रोलॉजिकल किंवा हाइड्रोलॉजी यासारख्या बॉडींकडून इन्फॉरमेशन गोळा केली आणि नंतर त्यांनी डीकोडिंग आणि रीकोडिंगनंतर मास मीडिया सारख्या ट्रान्समीटरला ही इन्फॉरमेशन दिली आणि नंतर ते रिसीव्हरकडे पाठवतात आणि हे ट्रान्समीटरवरून डीकोडिंग आणि रीकोडिंगद्वारे प्राप्तकर्त्याकडे जातात आता ट्रान्समीटर समजू शकत नसल्यास मूळ प्रति पाठविणार्याला ते यास प्रतिसाद देतात आणि जर त्यांच्याकडे काही प्रश्न चिंता गरजा असतील तर ते देखील सेंडरराना अभिप्राय देऊ शकतात परंतु ही प्रत्यक्षात एकतर्फी कम्युनिकेशन प्रक्रिया आहे एकदा आपल्याला प्राप्त झाल्यावर आपल्याला समजले नाही तेव्हा आपण पुन्हा आपण संपर्क साधता ही एकतर्फी कम्युनिकेशन नाही परस्पर प्रक्रिया सामान्यतः एकमार्गी रहदारी आणि इन्फॉरमेशनचा प्रवाह आहे आता सेंडर कोण आहेत ठीक आहे सेंडर सामान्यत सायन्स समुदायाचे उदाहरण मेट्रोलॉजिकल बॉडी असतात किंवा ते NIDM सारख्या पब्लिक बॉडी असू शकतात नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट बॉडी किंवा कधीकधी काही महानगरपालिका अधिकारी किंवा काही इंटरेस्ट गट असू शकतात ते सेंडर किंवा कदाचित आईज असू शकतात प्रत्यक्षदर्शी असू शकतात आईजनी पाहिले असेल कदाचित मी मी काही डिजास्टर अनुभवत आहे आणि मी सांगत आहे की हे इतरांनाही शक्य आहे म्हणून जे नेहमीच घडत नाही परंतु सायन्टिफिक समुदाय पब्लिक बॉडी इंटरेस्ट गट प्रत्यक्षदर्शी हे सर्व इन्फॉरमेशन पाठविणारे असू शकतात ठीक आहे आता त्यांनी ही इन्फॉरमेशन ट्रान्समीटरवर पाठविली ते ते कसे पाठवतात ते अहवाल त्यांचे सायन्टिफिक जर्नल्स प्रकाशित करतात किंवा कदाचित काही प्रेस रिलिज प्रकाशित करतात बरोबर ते विशिष्ट हझार्ड विषयी विशिष्ट घटनांबद्दल प्रेस रिलिज करतात आणि कदाचित ते वैयक्तिक सुसंवाद साधून इन्फॉरमेशन सामायिक करू शकतात वैयक्तिक संवाद विशेषत विशेषतः आईजच्या साक्षीने ते वैयक्तिक इन्फॉरमेशनद्वारे हे इन्फॉरमेशन दुसर्या व्यक्तीकडे पाठवतात तर सायन्टिफिक समुदाय पब्लिक बॉडी इंटरेस्ट गट आईज विटनेस हे सर्व सेंडर आहेत ते इन्फॉरमेशन प्रेस रीलिझ ट्रान्समीटरवर वैयक्तिक संवादांद्वारे इन्फॉरमेशन दाबत आहेत ठीक आहे प्रेषण करणार्यांना आता हे ट्रान्समीटर कोण आहेत ते TV न्यूजपेपर रेडिओ सारखे मास मीडिया असू शकतात किंवा काही पब्लिक बॉडी असू शकतात ठीक आहे किंवा काही ओपिनियन गट असू शकतात समान विचारांचे लोक ते प्राप्तकर्त्यांकडे देतात ठीक आहे ते ही इन्फॉरमेशन रिसीव्हरकडे देतात ते ते कसे पास करतात ते बातम्या किंवा प्रसारित बातम्या प्रकाशित करू शकतात किंवा काही SMS सारख्या संदेशाद्वारे किंवा एखाद्या विशिष्ट डिजास्टर बद्दल काही न्यूजपेपर पाठवू शकतात किंवा कदाचित प्रत्यक्षदर्शी लोकांसारखे काही वैयक्तिक संवाद सामान्यतः करतात ते एका व्यक्तीकडून दुसर्यास असलेल्या रिस्क बद्दल इन्फॉरमेशन पाठवतात ठीक आहे प्राप्तकर्त्यास आणि हे प्राप्त करणारे कोण आहेत हे इन्फॉरमेशन कोणाला प्राप्त होत आहे ते सामान्य लोक आहेत किंवा कदाचित ते विशिष्ट लक्ष्य प्रेक्षक आहेत काही महानगरपालिका अधिकारी कदाचित काही विशिष्ट लोकांना लक्ष्य करतील ज्यांना लँडस्लाइड चा रिस्क आहे अर्थक्वेक होण्याची शक्यता आहे सायक्लॉन चा धोका आहे आम्हाला त्यांना खाली जाण्याचा आदेश द्यायचा आहे त्यांना चेतावणी देणारी इन्फॉरमेशन खाली करा तर हे सर्वसाधारणपणे सामान्य जनता असू शकते परंतु आम्ही त्यापैकी विशिष्ट लक्ष्यित प्रेक्षकही असू शकतो आपल्याकडे किंवा ज्यांना धोका आहे ज्यांना धोका आहे तेच ते हे घेतात आता सेंडर कडून संदेश पाठविणारे ट्रान्समीटर डीकोडिंग आणि रीकोडिंगकडे आणि नंतर पुन्हा डीकोडिंग आणि रीकोडिंग प्राप्तकर्त्याकडे येत आहेत कम्युनिकेशन चा पहिला टप्पा म्हणजे इन्फॉरमेशन सोर्साद्वारे संदेश तयार करणे होय सेंडर जेव्हा ते एकत्र करतात तेव्हा त्यांनी इन्फॉरमेशन गोळा केली सेंडर कोण आहेत जे जनतेला इन्फॉरमेशन पाठवित आहेत ते खूप महत्वाचे आहेत कारण ते देखील आहेत संदेश तयार करणे तर ट्रस्ट आणि क्रेडिऍबिलिटी चा प्रश्न आहे आणि मॅसेज चा घटक देखील येथे एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि सोर्स करू शकतात कारण ते सर्व संदेश वाढवू शकतात वाढवू शकतात पुनर्रचना करू शकतात आणि डिसकंस्ट्रक्ट करू शकतात मी तुला काही उदाहरण दाखवू शकतो काय होऊ शकते आता या नुक्लेअर केंद्राकडे लक्ष द्या आणि जर सोर्स इन्फॉरमेशन पाठविणारी ही कंपनी रेडिएशनचा धोका असलेल्या कंपनीची असेल तर लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला असेल किंवा रेडिएशनची स्थिती काय आहे नोबेल पुरस्कार विजेते असलेल्या एका समूहाद्वारे नोंदवले गेले आहे विश्वासार्ह घटना समान आहे मूलतः आम्ही रेडिएशन स्थितीचा अहवाल देत आहोत सेंडर दोन भिन्न गट आहेत त्यापैकी एक कंपनी स्वतःच आहे ज्याचा परिणाम झाला होता आणि दुसरे म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते गट लोक अर्थातच या नोबेल विजेत्या लोकांवर अधिक सहज विश्वास ठेवतील कारण त्यांना वाटेल की ही कंपनी बनावट इन्फॉरमेशन किंवा दडपशाही करीत असेल कथा बनवू शकेल आणि लोकांना योग्य इन्फॉरमेशन देत नसेल तर कार्यक्रम समान आहे परंतु सोर्स भिन्न आहेत तर लोक विश्वास ठेवू शकत नाहीत म्हणून स्वत च्या लोकांवर अवलंबून असतो की कोण हे इन्फॉरमेशन आहे आता हे देखील महत्वाचे आहे की हे तेल रिफायनरीज उदाहरणार्थ उदाहरणार्थ तेथील कारखान्यात काही विशिष्ट केमिकल पदार्थ वेस्ट रेपॉजिटरी मधून दोन वर्षांपासून गळत आहेत आता ग्रुप ट्रान्समीटर कदाचित त्याचे वर्णन कसे करू शकेल घटना अशी आहे की दोन वर्षांपासून वेस्ट रेपॉजिटरीतून विशिष्ट केमिकल पदार्थ गळत होता कदाचित आपणास असे वाटते की सर्व पत्रकार असेच अहवाल देतील बरोबर नाही ते सहसा तसे करत नाहीत चला पाहूया पत्रकार 1 ने "हाय टेक पार्कमध्ये वेस्ट विल्हेवाट लावण्यासारखा" असा अहवाल दिला पत्रकार 2 बद्दल कसे आहे "केमिक इमिशन देखरेखीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान " पत्रकार 3 हा विषारी वेस्ट टाकून वायू प्रदूषणाचा अहवाल देत आहे पत्रकार 4 आपण ज्या श्वास घेतो त्या विषाबद्दल आपण जे पाणी घेतो त्या विषयीची नोंद करीत आहे तर समान कार्यक्रम परंतु भिन्न पत्रकार वेगवेगळ्या गोष्टी नोंदवित आहेत हे खूप मनोरंजक आहे तर रिस्क कम्युनिकेशन चा प्राथमिक सोर्स रिस्क कम्युनिकेशन चा प्राथमिक सोर्स म्हणून हे हझार्ड आहेत आम्हाला हे माहित आहे जसे की धूम्रपान अनुवांशिकरित्या सुधारित पदार्थ किंवा आर्सेनिक कन्टामिनेशन पदार्थांचे सिंचन किंवा घातक सामग्री किंवा ज्वालामुखीचा उद्रेक ठीक आहे किंवा सुनामी रेफर स्लाइड टाईम 1418 आता यामुळे जीनोमिक अनुवांशिकरित्या सुधारित अन्नामुळे मुलांचे मुलांचे आणि आर्सेनिक कन्टामिनेशन होऊ शकतात आर्सेनिक कन्टामिनेशन होण्यामुळे कर्करोग होऊ शकतो किंवा फुकुशिमा च्या घटनांचा नुक्लेअर अपघात किंवा इतर अनेक समस्या ज्याचा आपण सामना करीत आहोत मुळात सायन्टिफिक समुदाय इन्फॉरमेशन पाठविणारे पहिले गट ते मुळात काय करतात मी त्या सायन्टिफिकांबद्दल बोलत आहे ठीक आहे ते हझार्डचे अन्यालीसीस करतात काय धोके आहेत काय चूक होऊ शकते संभाव्य परिणाम काय आहेत किती होण्याची शक्यता आहे हा धोका सहन करण्यायोग्य आहे किंवा नाही तर हे प्रथम प्राथमिक अन्यालीसीस सेंडर द्वारे केले जाते रिस्क बद्दल इन्फॉरमेशनचा प्राथमिक सोर्स ते रिस्क अन्यालीसीस पथ करतात आणि आता त्यांच्या अन्यालीसीसाच्या आधारे ते कमी मध्यम उच्च खूप उच्च किंवा अत्यंत उच्च रिस्क चे वर्गीकरण करू शकतात आणि म्हणून आपण हे करू शकता रेफर स्लाइड टाईम 1535 तर त्यांच्या स्वत च्या पॅरामीटर्सच्या आधारे ते भिन्न मापदंडांकडून रिस्क मोजू शकतात परंतु ही इन्फॉरमेशन कच्च्या इन्फॉरमेशनवर समजली जात नाही ते केवळ बाहेरील लोकांशी नव्हे तर त्यांच्या स्वत च्या समवयस्कांच्या गटात सहभागी होण्यासाठी करतात जर त्यांनी ते बाहेरील लोकांकडे जास्त काळजी न देता सामायिक केले तर यामुळे अविश्वास गैरसमज आणि भ्रामक गोष्टी होऊ शकतात ठीक आहे तर येथे एक बरेच चांगले कार्टून्स आहे की बहुतेक लोक त्यांच्या सुट्ट्या कशा पाहतात आणि शास्त्रज्ञ त्यांच्या सुट्ट्या कशा पाहतात हे ठीक आहे स्थानिकसारखी परंतु वादळ पहाटे 4 वाजता तर सायन्टिफिक रिस्क कशाचा अंदाज लावत आहेत रिस्कचे सायन्टिफिक दृष्टीकोन किंवा रिस्कचे अंदाज आणि रिस्कचे अन्यालीसीस आणि सामान्य माणसाच्या रिस्कच्या दृष्टीकोनातून फरक आहे येथे आणखी एक चांगले कार्टून्स देखील आहे जसे क्लाइमेट प्रभावासाठी मध्यम ते काटेट्रोपिक आणि ती व्यक्ती असे म्हणत आहे की मी स्वत ला असे म्हणू शकत नाही की काहीही करणे चांगले नाही हा सर्वोत्तम उपाय नाही तसेच माझे घर जाळून टाकण्याची एक छोटी संधी आहे मी इन्शुरन्स खरेदी करणे फायदेशीर आहे असे म्हणू शकत नाही तर आपल्याकडे एक प्रकारचे रिस्क आहे की शास्त्रज्ञ त्याकडे कसे पहात आहेत आणि सामान्य लोक कसे पहात आहेत ते मोठ्या प्रमाणात तयार होऊ शकतात तर संदेशाचा स्रोत जेव्हा सेंडर ते ट्रान्समीटरवर पाठवित असतात ते प्रत्यक्षात इन्फॉरमेशन ऍम्प्लिफाय करतात मॅग्निफाई करतात आणि इन्फॉरमेशन असेन्चुअट करतात असे नाही की आपण जी इन्फॉरमेशन पाठवाल ती थेट जाते परंतु ती मीडिया किंवा इतर आहे जी त्यांनी यास प्रिंटरच्या जोडीमध्ये यास रूपांतरित करते त्यास विस्तारित करते हे मोठे करते आणि नंतर हे डीकोडिंग आणि रीकोडिंगद्वारे येते बरोबर तर आणि प्राथमिक सोर्स सायन्स कारण बॉडींचे वेगवेगळे हेतू भिन्न रुची आहे त्यांना एकल सिग्नलचे वेगवेगळे भाग आणि निवड आणि प्रक्रिया पाहणे देखील आवडेल एका संदेशाला भिन्न अर्थ आहेत तर सोर्स खूप वेगळा आहे सोर्स एक आहे परंतु त्याकडे पाहणे म्हणजे एखाद्या वस्तूचा नाश होणे हत्तीसारखे आहे ते सायन्टिफिकांच्या एका समुदायासारखे आहे ते पहात आहेत एक विशिष्ट पैलू एक चाहता आहे कोणीतरी तो रोप हत्तीचा एक विशिष्ट शरीर आहे असे पाहत आहे कोणीही हत्तीचा संपूर्ण पैलू पाहत नाही ठीक आहे आणि अर्थ लावून घेतलेले हे फरक हितसंबंध गटातील सायन्टिफिक वकिलांनी केलेले प्रतिकूल सायन्स शिबिरांचे परिणाम प्रतिबिंबित करतात जरी सायन्टिफिक त्यांच्याकडे समान डेटा असेल तर त्यांची भिन्न व्याख्या आहेत जसे की ते भिन्न डेटा सेटमधून येत आहेत असे दिसते तर मी डेटा अन्यालीसीस करीत आहे हेदेखील विचारात घेते जर माझा डेटा बरोबर आहे की चूक असेल तर सायन्टिफिक अन्यालीसीस देखील त्यांच्याकडे असलेल्या अस्सल डेटाच्या अधीन आहे म्हणूनच आपणास खात्री आहे की आपण मला दिलेला डेटा बरोबर आहे मी तुम्हाला वर्षानुवर्षे चुकीचा डेटा देत आहे हे मी प्रथमच विचारले तेव्हा मी विचारले काय डेटा पूर्णपणे बरोबर आहे ठीक आहे तर सिंगल फ्लो रिस्क कम्युनिकेशन्सचे एक मॉडेल आहे सेंडर हे इन्फॉरमेशन ट्रान्समीटर आणि ट्रान्समीटरवर पाठवित आहेत डीकोडिंग आणि रीकोडिंग आणि जेव्हा ते ते रिसीव्हरकडे पाठवत असतात तेव्हा ते इन्फॉरमेशन डीकोडिंग आणि रीकोड करत असतात तर ते थेट जात नाही आणि म्हणून या प्रक्रियेदरम्यान विस्तार मोठेपणा आणि उच्चारण होत आहेत ठीक आहे तर लोक त्यावर कसा प्रतिक्रिया देतात यावर अवलंबून आहे की ते रिस्कचे गांभीर्य कसे समजून घेत आहेत आणि त्यांची समजूतदारपणा योग्य आहे हे कसे समजतात तर हे अवलंबून असते की जर या व्यक्तीला मास मीडियाकडून इन्फॉरमेशन मिळत असेल तर तो विचार करेल अरे हा पूर माझ्याबरोबर होईल हे लँडस्लाइड माझ्या बाबतीत होईल हे येथे घडेल प्रोबॅबिलिटी काय आहे आणि जर ते असे झाले तरीही जरी मी असुरक्षित आहे कारण माझ्याकडे चांगले घर आहे कदाचित मला या पूर किंवा लँडस्लाइचा त्रास होणार नाही तर कदाचित माझ्या शेजार्यांवर परिणाम होईल मला त्याचा त्रास होणार नाही मग काय झाले काय हे माझ्याबरोबर होईल मी किती प्रमाणात असुरक्षित आहे हे प्रश्न रिसीव्हर्ससाठी खूप महत्वाचे आहेत ज्याची आपण प्रोबॅबिलिटी आणि सेव्हिरिटी यावर निर्णय घेऊ आता ज्या सेंडरना तो त्याच्याकडे पोहचू इच्छित आहे त्याने स्वीकारणार्याच्या समजुती मोडू इच्छित नाही परंतु यादरम्यान पर्सेप्शन चा प्रश्न आहे तो असे करतो की रिसिव्हर केवळ त्याच्यावर विश्वास ठेवणार्या किंवा तिचा विश्वास असल्यासच सेंडर पाठवतात तर आमचा संदेश संदेश असल्यास त्या घटनेसह अपेक्षित मृत्यूची संख्या लोकांवर कसा आणि किती प्रमाणात याचा परिणाम होतो जेव्हा आम्ही लोकांना असे सांगत आहोत की त्या विशिष्ट संख्येने लोकांचा पूर एका विशिष्ट पाण्याने बाधित झाला आहे तेव्हा सायन्टिफिक अभ्यास दर्शवित आहेत की हे धोकादायक आहे यावर विश्वास ठेवून लोक समजत नाहीत परंतु जेव्हा आम्ही असे म्हणत असतो की बहुतेक दुर्घटना घडतात तेव्हा लोक इन्फॉरमेशनवर विश्वास ठेवण्याची शक्यता असते आणि हे धोकादायक आहे हे मान्य करण्यास तयार असतात संदेशाचे महत्त्व देखील खूप महत्वाचे आहे ठीक आहे त्यांना ही इन्फॉरमेशन कोण पाठवित आहे आणि ते किती महत्त्वाचे आहे आणखी एक काटस्ट्रोपिक पोटेन्शिअल रिस्कचा न्याय करण्यासाठी लोक काटस्ट्रोपिक पोटेन्शिअलचा कसा विचार करतात जेव्हा आम्ही उच्च प्रोबॅबिलिटी म्हणत असतो तेव्हा आपल्यासारख्या डिजास्टर चा कमी परिणाम म्हणजे 2011 च्या जपान अर्थक्वेक आणि त्सुनामीसारख्या कमी संभाव्यतेच्या उच्च परिणामाच्या तुलनेत दुष्काळ आपणास असे वाटते की लोकांना अधिक धोकादायक समजले जाते ते धोका म्हणून स्वीकारा म्हणून दुष्काळ ही उच्च प्रोबॅबिलिटी आहे याचा अर्थ जवळजवळ दरवर्षी किंवा बर्याचदा वारंवार माझे कमी परिणाम आहेत लोक त्यास कमी रिस्क मानतात परंतु जेव्हा ही कमी प्रोबॅबिलिटी असते तेव्हा 100 वर्षांत घडत असू शकते परंतु उच्च परिणाम लोक त्यास अधिक धोकादायक मानतात असे सायन्टिफिक अभ्यास सांगत आहेत तसेच संदर्भ रिस्कची परिस्थिती वैयक्तिक नियंत्रण ठेवण्याच्या भीतीची धारणा ही मॅग्नेटयूड आणि प्रोबॅबिलिटीवर मी रिस्क नियंत्रित करू शकतो मग ते कसे होईल किंवा काय घडेल याकडे माझे काही नियंत्रण आहे की नाही हे एक व्हेरिएबल आहे दुसरा व्हेरिएबल म्हणजे फॅमिल्यारिटी जर मी असा अनुभव घेतला असेल किंवा जर मी त्या अनुभवत असेल आणि डिजास्टर आणि कोणकोणत्या रिस्कचे आहे की समभाग सामायिक करा म्हणून आपण यासारखे प्रश्न नुक्लेअर पावर प्रकल्प चालवित होता परंतु यामुळे आपण त्यापासून चालत आहात परंतु यामुळे एखाद्याचे कारण असू शकते एखाद्याचे रिस्क वाढवते तर कोणत्या एका माणसावर विश्वास असेल म्हणूनच एखाद्यास दोष देण्याची प्रोबॅबिलिटी ही धोका उद्भवत आहे हा पूर पालिका अधिकार्यांमुळे घडत आहे म्हणून लोकांचा असा विश्वास आहे की जर हे भयानक मानले गेले तर लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत वैयक्तिक नियंत्रण ठेवणे की जर त्यांना असे जाणवले असेल तर त्यांच्यात एकप्रकारची क्षमता असलेल्या रिस्कवर नियंत्रण ठेवता येईल तर ते हा उच्च धोका असल्याचे मानत नाहीत ओळखी जेव्हा लोक नियमितपणे याचा अनुभव घेतात तेव्हा त्यांना रिस्कवर विश्वास नसतो किंवा त्यांचा विश्वास नसतो परंतु जेव्हा ते पहात आहेत तेव्हा विचार करा की त्याला धोका आहे कारण एखाद्याने त्याचा फायदा घेत आहे त्याला वाटते की हे अधिक धोकादायक आहे आणि जेव्हा हे धोका का घडत आहे या कारणास्तव दोष देणे अधिक सोपे आहे धोका उद्भवत आहे डिजास्टर होत आहे एखाद्याच्या जबाबदा someone्यामुळेच लोक यास जास्त धोका मानतात आणि रिस्कचे कारण मानतात हे ठीक आहे हे अयोग्य आहे इक्विटी इतरांचा नफा तर या सर्व घटकांमध्ये वाढ देखील रिस्क च्या अस्तित्वासाठी आणि प्रोबॅबिलिटी समजून घेण्यास लोकांना मान्य करते ठीक आहे एकसारखी उपलब्धता लोकांच्या मनात येणार्या इव्हेंट्स त्वरित ते याची कल्पना करू शकतात ठीक उच्च आणि कमी मानसिकदृष्ट्या उपलब्ध किंवा प्रतिनिधित्व एकल घटना ज्यांचा अनुभव त्यांना सारखा नसतो परंतु यासारखे आणि हे लोक अधिक धोकादायक मानले जातात आता रिस्क इन्फॉरमेशनचे ट्रान्समीटर सेंडर कसे आहे की ट्रान्समीटर सेंडर कडील इन्फॉरमेशन संकलित करीत आहे आणि रिस्कचे गांभीर्य ठीक आहे आता हे मास मीडिया पब्लिक बॉडी आणि ओपिनिअन गट आणि ते सेंडर कडून जर्नलच्या लेखांद्वारे अहवाल प्रत्यक्षदर्शी ठीक आहे आणि डेटा गोळा करीत आहेत आणि ते गोळा करीत आहेत आणि मग ते ते रिसीव्हरकडे पाठवित आहेत तर या प्रक्रियेमध्ये ते एकत्रित करीत आहेत आणि त्याचा अर्थ लावत आहेत आणि जेव्हा ते लोकांकडे जात आहेत तेव्हा ते देखील भाषांतर करीत आहेत बांधकाम करीत आहेत पुनर्रचना करीत आहेत आणि डीकोड करीत आहेत आणि मग ते लोकांकडे पाठवत आहेत म्हणूनच ते रिस्कचे मूल्य निश्चित करण्यात मजबुतीकरण आणि विस्तारित करण्यासाठी ट्रान्समीटर महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात जसे सर्व डिजास्टर चा प्रसार मास माध्यमांद्वारे नोंदविला जात नाही मूळ धोकेचे स्वरूप आणि विशालता हे बहुतेक प्रसारण करणार्यांसाठी बहुतेक मास मीडियासाठी केवळ किरकोळ स्वारस्य आहे आपणास असे वाटते की बातमीचे प्रमाण त्या बळींच्या संख्येवर अवलंबून असते बळींची संख्या आणि त्यांच्याशी कोणताही परस्पर संबंध नसल्याच्या बातम्यांची संख्या दोन्हीपैकी हे अपेक्षेने झालेल्या मृत्यूवर आहे ठीक आहे तुलनेने गंभीर आणि तुलनेने दुर्मिळ असणार्या हझार्डंवरील मास मीडिया ट्रान्समीटरसाठी सामान्यत लक्ष केंद्रित केले जाते उदाहरणार्थ चेरनोबिल ओके सारखे उत्कृष्ट उदाहरण ज्याने एकाच वेळी आणि त्याच वर्षात तांगशान अर्थक्वेकात 800000 लोक ठार केले परंतु चेरनोबिलच्या तुलनेत तांगशान अर्थक्वेकातील माध्यमांचे प्रसारण काहीच नव्हते काही नव्हते म्हणून रिस्क इन्फॉरमेशन किंवा रिस्कची बातमी पाठविण्यासाठी ट्रान्समीटरचे आकर्षण निश्चित करणारे घटक म्हणजे तांत्रिकदृष्ट्या प्रेरित धोका असेल तर नैसर्गिक रिस्कच्या तुलनेत ते एखाद्याला दोष देण्याची अधिक शक्यता सांगतील की हा धोका आहे तर एखाद्या व्यक्तीमुळे रिस्क असते त्यांना अधिक स्वारस्य आहे घटनेच्या ठिकाणाहून सांस्कृतिक अंतर लोकांना कधीही याचा अनुभव येत नाही आपत्कालीन परिस्थिती अगदी भिन्न ठिकाणी घडत आहे किंवा तेथे नाटक आणि कव्हरेजचे विवादास्पद वैशिष्ट्य असल्यास असा अनोखा अहवाल जिथे यापूर्वी कोणालाही कळविलेला नाही किंवा सध्या चालू असलेल्या राजकीय चर्चेचा विषय नाही आणि इन्फॉरमेशनची प्रतिष्ठा जसे की हे अत्यंत गुप्त सोर्सांकडून संकलित केले गेले होते परंतु बर्याच कठोर प्रक्रियेनंतर ट्रान्समीटर विशेषत त्यांना आवडत असलेल्या मास मीडियावर आणि जेव्हा भिन्न पक्ष किंवा स्टेकहोल्डर मध्ये विवाद असतो तेव्हा त्यांना त्या बातमीचे प्रसारण करण्यास देखील रस असतो तर सेंडर त्यांना सेंडर इंटरप्ट करीत असलेल्यांकडून इन्फॉरमेशन मिळवत आहेत आणि नंतर ते पुन्हा स्पष्टीकरण देत आहेत आणि लोकांना पाठवत आहेत आणि म्हणूनच ही एक अनिश्चित आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की आपल्याला हे सोप्या सोर्स नकाशा सोर्स आणि संदेश आणि प्राप्तकर्ते मॉडेल समजले पाहिजेत की तेथे चॅलेन्जेस आणि बॅरियर काय आहेत तर आभारी आहे